आज आपण एका नवीन मुद्द्याला सुरुवात करत आहोत यामध्ये आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय याबद्दल चर्चा करू यामध्ये व्यक्तिमत्त्वाच्या महत्वाच्या स्थिती कोणत्या आणि एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करण्यासाठी कोणती तंत्रे वापरली जातात हेही आपण जाणून घेणार आहोत सामान्यपणे लोक आपल्याला नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या किंवा इतरही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलत असलेले आढळतात परंतु व्यक्तिमत्त्वा विषयी चर्चा करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सामान्यपणे लोक एखाद्या व्यक्तीचं व्यक्ती असणे किंवा त्याचं जे चित्र तयार करतात ते वास्तवात एक मनोवैज्ञानिक विश्लेषण असतं हे वर्णन मानसशास्त्रात विश्लेषित केलं जातं त्याप्रमाणेच वैज्ञानिक वर्णन असतं व्यक्तिमत्व या संकल्पनेची व्याख्या करताना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व म्हणजे मनोविज्ञान प्रणाली असलेली एक गतिशील संस्था अशी व्याख्या केली आहे ज्यानुसार त्याचे किंवा तिचे सभोतालाशी असलेले संबंध प्रस्थापित केले जातात म्हणूनच तुम्ही ज्या मनो भौतिक वातावरणात आहात त्याला कसा प्रतिसाद देता या वातावरणातील घटकांचा एकमेकांशी कसा संबंध आहे आणि तो सहसंबंध तुमच्या जगण्यावर कसा परिणाम करतो व तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देतात यावर हे अवलंबून आहे सभोतालच्या वातावरणाची ही चैतन्यशीलता तुम्हाला सतत बदलायला भाग पाडते तुम्ही सतत त्याला प्रतिसाद देत असता ही क्रिया प्रतिक्रिया खूप वैशिष्टपूर्ण व विविधांगी आहे ज्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं हे खूप वैयक्तिक आहे प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर स्वतंत्रपणे घडणारी ही प्रक्रिया आहे एक व्यक्ती म्हणजे एक दोन तीन अशा अनेक वैशिष्ट्यांचा समूह असू शकतात त्यामुळे या एका व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे हे एकच वैशिष्ट्य असे ठामपणे आपल्याला म्हणता येऊ शकत नाही तर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आपल्याला मानसशास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या काही पद्धती लक्षात घ्यायला लागतील अशा चार मुख्य पद्धती आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही पाच म्हणू शकता प्रकार आणि वैशिष्ट्ये याला मी एकच दृष्टिकोन म्हणून बघत आहे अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला असे दिसेल की प्रकार आणि गुणवैशिष्ट हा भाग वेगवेगळा विचारात घेतला आहे मी मात्र समजण्याच्या सोयीसाठी याला एकच भाग म्हणून गृहीत धरतोय कारण इथे आपण व्यक्तिमत्वाचे मनोविश्लेषण कसे केले जाते याबद्दल बोलतोय यानंतर शिक्षण दृष्टिकोन वर्तणूक दृष्टीकोन आणि शेवटी मानवतावादी दृष्टिकोन या चार पद्धती आपण व्यक्तिमत्व समजण्यासाठी लक्षात घेणार आहोत यापैकी प्रकार आणि गुणवैशिष्ट्ये याबद्दल मी फार थोडक्यात बोलणार आहे त्यातल्यात्यात प्रकारांबद्दल कारण काही अगदी प्राथमिक पद्धती आहेत आणि काही अगदी आधुनिक पद्धती आहेत तेव्हा आपण येथे बोलत असताना त्या सर्वांना सारखा वेळ देणे शक्य होणार नाही तर प्रकारापासून आपण सुरुवात करू इसवी सन पूर्व ४३० मध्ये हिप्पॉक्रेट्सने हे चार प्रकार सांगितले होते किंवा मांडले होते त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही व्यक्तींचे चार प्रकारात विभाजन करू शकता पहिला म्हणजे स्यान्गुयीन दुसरा म्हणजे मेलनकॉलिक तिसरा कोलेरीक आणि चौथा फ्लेगमॅटिक या प्रत्येक प्रकाराची त्यांनी काही वैशिष्ट्ये सांगितली होती त्यानुसार जर कोणी स्यान्गुयीन प्रकारातला असेल तर तो व्यक्ती खूप आनंदायी चैतन्यशील सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण असेल मेलनकॉलिक प्रकारातील व्यक्ती खूप निराशावादी असतील कोलेरिक प्रकारातील व्यक्ती खूप रागीट आणि तापट स्वभावाचे असतील तर फ्लेगमॅटिक प्रकारातील व्यक्ती खूप शांत आणि संयमी असतील त्यानंतर शेल्डनचे वर्गीकरण आले शेल्डनने मुळात शरीररचनांचा प्रामुख्याने विचार केला व त्यानुसार काही वैशिष्ट त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याने लोकांना एंडोमॉर्फ इक्टोमॉर्फ आणि मेसोमॉर्फ असे तीन गटात विभागले एंडोमॉर्फिक लहान आणि मोठे म्हणजे जाड असतात एक्टोमॉर्फिक जे उंच आणि सडपातळ असतात आणि मेसोमॉर्फिक वजनदार आणि पिळदार शरीरयष्टीचे असतात यानंतर त्याने या शरीर रचनाशी काही वैशिष्ट्ये जोडण्याचा प्रयत्न केला त्यानुसार एंडोमॉर्फिक म्हणजे लहान आणि जाड असे लोक नेहमी निवांत असतात आणि ते स्वभावाने खूप समाजशील असतात जे लोक इकोटोमॉर्फ म्हणजे उंच व पातळ आहेत ते संयम ठेवणारे आणि स्वतःबद्दल अत्यंत जागरूक असतात मेसोमोर्फ्स हे असे लोक आहेत की वजनदार आणि पिळदार शरीरयष्टीचे आहेत ते खूप गोंधळ घालणारे आणि आक्रमक असतात परंतु ते निसर्गात खूप सक्रिय असतील पण आता व्यक्तिमत्वाचे प्रकार लक्षात घेताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आधुनिक मानसशास्त्र मध्ये शेल्डनच्या या वर्गवारीला कुठलेही स्थान नाही पण तुम्ही मानसशास्त्राची ओळख करून देणाऱ्या कुठल्याही पुस्तकात बघा व्यक्तिमत्वाचे प्रकार समजून घेण्यासाठी या दोन पद्धती प्रामुख्याने प्रारंभिक पद्धती म्हणून सांगितल्या आहेत खुप काळानंतर आयसेंकने एक पद्धती मांडली ज्यामध्ये आयसेंकने लोकांचे एक्स आणि वाय अक्षावर आधारित वर्गवारी करण्याची पद्धत मांडली यात व्यक्तीमत्त्वांची किंवा व्यक्तींची तीन परिमाणांवर विभागणी केलेली आहे ती पुढे दिल्या प्रमाणे नंतर आधुनिक काळात आणखी एक प्रवाह यामध्ये जोडला गेला तो अर्थातच मानसशास्त्राची डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या फ्रीडमॅन आणि रे रोझनमन यांचा होता त्यांनी लोकांचे A आणि B अशी दोन विभागाची संकल्पना मांडली मुळात त्यांची ही संकल्पना किंवा सिद्धांत हा त्यांच्याकडे येणाऱ्या हृदयरोगाच्या रुग्णांवर आधारित होता त्यांच्या असं लक्षात आलं की A विभागातील लोक हे खूप स्पर्धात्मक आहेत ती खूप अस्वस्थ असतात आणि आक्रमक स्वभावाची असतात आणि B विभागातील लोक त्यांच्या एकदम विरुद्ध असतात तर अशाप्रकारे हे चार म्हणजे आधीचे दोन प्रकार आणि आताचे दोन प्रकार अशा चार प्रकारात व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले आपल्याला लक्षात घेता येईल तर आता आपण गुणवैशिष्ट्यांकडे वळूया यासाठी पुन्हा आपण ऑलपोर्ट यांचा संदर्भ घेऊ जो आपण सुरुवातीला व्याख्या बघताना घेतला होता त्यांनी इंग्लिश भाषेमध्ये A प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे शब्द शोधले आणि त्यांच्या लक्षात आले की जवळपास १८००० असे शब्द आहेत की ज्यांचा गुणवैशिष्टे म्हणून विचार करता येऊ शकतो मग त्यांनी गुणवैशिष्ट यांचे तीन प्रकारात विभाजन केले ते म्हणजे कार्डिनल मध्यवर्ती आणि दुय्यम गुणवैशिष्ट Cardinal Traits Central Traits and Secondary Traits तर ऑलपोर्ट यांच्या मते कार्डिनल म्हणजे अशी गुणवैशिष्ट्ये असलेली लोक जी खूप प्रभावशाली असतात एवढे की एक व्यक्ती पर्यंत त्यांचा मागोवा घेता येऊ शकतो जसे की गांधीवाद म्हणजे गांधी सारखे म्हणजे असे एक वैशिष्ट किंवा एक लहान लहान वैशिष्ट्यांचा समूह जो आपल्या व्यक्तिमत्त्वाचं संपूर्ण वर्णन करतो असा प्रकार म्हणजे कार्डिनल त्यानंतर येतात ते मध्यवर्ती वैशिष्ट अशा प्रकारची वैशिष्ट जे एक वागणुकीचा गुण किंवा वर्तणुकीचा गुण दर्शवतात पण कार्डिनल सारखी सर्व गुणवैशिष्ट्ये दाखवू शकत नाहीत किंवा वर्णन करू शकत नाहीत साधारणपणे एका व्यक्तीमध्ये दहा ते बारा पेक्षा जास्त अशी वर्तणुकीची गुणवैशिष्टे असू शकनार नाहीत तर आपण कल्पना करू शकता की जर मध्यवर्ती वैशिष्ट्ये असलेया व्यक्तीच्या वैशिष्ट्यांचा मध्यवर्ती शोध असेल आणि आपण अधिकतम बारा केंद्रीय वैशिष्ट्यांचा विचार करू शकतो तर आपण किती मुख्य वैशिष्ट्यांचा विचार करू शकतो ऑलपोर्ट यांच्या मते तिसरा प्रकार म्हणजे दुय्यम गुणवैशिष्ट्ये अशी गुणवैशिष्टे जी प्रभावशाली आहेत परंतु एका विशिष्ट परिस्थितीच्या श्रेणीमध्येच आणि हे तीन गुणवैशिष्ट्यांचा प्रकार म्हणजेच मानवाचा मानसशास्त्रीय इतिहास आहे त्यानंतर आणखी एक नवीन संकल्पना जुलियन रॉटर यांनी मांडली ती मुळात एका मानवावर किंवा व्यक्ती वैशिष्ट्यावर आधारित होती यामध्ये त्यांनी नियंत्रणाच्या केंद्र स्थानाबद्दल भाष्य केले आहे त्यांनी अशी कल्पना मांडली की व्यक्तीवर नियंत्रणाचे केंद्रस्थान हे एक तर त्याच्या आत मध्ये म्हणजे स्वतः मध्ये असते किंवा बाहेर असते नियंत्रणाचे केंद्रस्थान हा मानसशास्त्राच्या साहित्यामध्ये खूप वेळा आलेला विषय आहे यावरून आपल्या लक्षात येईल की मानसशास्त्रामध्ये या विषयावर खूप विस्ताराने अभ्यास झालेला आहे या अभ्यासातून ताणतणावांचे व्यवस्थापन तणाव सहन करणे किंवा तणावाची सहनशीलता तणाव पूर्ण परिस्थितीचे परिणाम काय असू शकतात व याचा सामना कसा करावा या सर्व मुद्द्यांचा नियंत्रणाचे केंद्रस्थान यामध्ये अभ्यास केला गेलेला आहे या अभ्यासात असे आढळून आले की व्यक्तींसाठी बाह्य नियंत्रणाचे केंद्रस्थान हे अंतर्गत नियंत्रणाच्या केंद्रस्थाणापेक्षा चांगले असते आणि अर्थातच त्यानंतर कॅटलने आपला प्रसिद्ध 16 घटकांचचा व्यक्तिमत्व विश्लेषण सिद्धांत मांडला या सर्व घटकांना तुम्ही एकत्रितपणे बघितले तर आता लक्षात येईल की यामध्ये द्वैभावीय संयोगांबद्दल सांगितले गेले आहे तर केटले मांडलेल्या १६ घटकांच्या सिद्धांताकडे तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला तिथे काही प्राथमिक घटक सापडतील आणि त्यानंतर तुम्हाला काही अत्यंत टोकाचे घटक सापडतील एक निम्नश्रेणी आणि एक उच्च श्रेणी जसे की कळकळ युक्तिवाद भावनिक स्थिरता वर्चस्व चैतन्य सामाजिक धैर्य संवेदनशीलता दक्षता अमूर्तता खाजगीपणा आकलन मोकळेपणा आत्मनिर्भरता परिपूर्णता आणि तणाव हे ते 16 घटक ज्याबद्दल कॅटल यांनी चर्चा केली आहे यामध्ये कॅटल यांनी कोण कोणत्या प्रकारचे लोक आहेत जे निम्नश्रेणीत आहेत आणि कोण कोणत्या प्रकारचे लोक आहेत जे उच्च श्रेणीत आहेत याचे संपूर्ण वर्णन केलेले आहे उदाहरणार्थ ते म्हणतात की जर तुम्ही उबदारपणा दाखवत असाल तर तुम्ही उबदार व्हाल इतरांकडे लक्ष द्याल दयाळु असाल सहज लोकांमध्ये सहभागी व्हाल आणि तुम्हाला लोक आवडतील जर आपणात सौम्यतेचे प्रमाण कमी असेल तर आपण अव्यवसायिक दूरस्थ थंड आरक्षित अलिप्त औपचारिक आणि एकटे ही वैशिष्ट्ये तुमच्यामध्ये दिसून येतील पुढे अगदी छानपणे कॅटल असे देखील म्हणतात की आपण काही विशिष्ट गुणांवर उच्च असाल तर इतर विशिष्ट गुणांची तुमच्याकडे कमतरता असली पाहिजे अशाप्रकारे केटल यांनी १६ भिन्न घटकांचे मिश्रण समतोल पद्धतीने मांडले आहे जेणेकरून आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपण कॅटलने मांडलेल्या यांच्या या सर्व १६ घटकांबद्दल चर्चा करू शकणार करणार नाही तर आता थोडं विस्तृतपणे लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याच्या दृष्टीकोना पैकी प्रकार हा दृष्टिकोन मी काढून टाकल्यानंतर आता आपण उरलेल्या चार दृष्टिकोनांचा विचार करू आपण psychoanalytic frame work म्हणजे मनोविश्लेषक दृष्टिकोनाबद्दल विचार करणार आहोत यात आपण फ्रॉइड एरिक्सन जंग अॅडलर आणि अर्थात कॅरेन हॉर्नी यांचे याबाबत काय म्हणणे आहे हे लक्षात घेऊ यासोबतच आपण वर्तनवादी दृष्टीकोणाही बघू सुरुवातीला आपण स्किनर आणि बंडूरा यांचे काय म्हणणे आहे ते बघु यांच्या म्हणण्यानुसार गुणवैशिष्टे कशी काम करतात हे लक्षात घेऊन माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करता येऊ शकते व्यक्तिमत्व समजण्यासाठी आपण मानवतावादी दृष्टीकोन कसा वापरू शकतो मास्लो आणि रॉजर्स यांच्या संकल्पनेच्या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू स्प्लिंट्स व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी तीन मुख्य दृष्टिकोनांचा विचार केल्यानंतर आपण काही भारतीय संकल्पना समजून घेऊ त्रिगुणा या भारतीय संकल्पनेच्या बाबतीत ती इतर संकल्पनांशी जुळवून बघितली तर या परिस्थितीत व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करण्यासाठी काय बाबी लक्षात येतात हे आपण बघू पुन्हा आपण मनोविश्लेषणात्मक दृष्टीकोणाकडे परत येऊया सिग्मंड फ्राईड यांच्याबद्दल आपण बोलत होतो त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते त्यानंतर अडलर जंग होर्णे आणि एरिक्सन Adler Jung Horneye and Erikson यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आपण हे सर्व सिद्धांत बघणार आहोत त्यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे ते लोक त्यांच्या आयुष्यात ते आहेत तसे का वागतात तर हा मानस नेमका कसा ठरवला जातो सिग्मंड फ्राईड यांनी मुख्यतः दोन गोष्टीबद्दल आपले विचार मांडले आहेत त्यातील पहिली आहे टॉपोग्राफी ऑफ माईंड ज्यामध्ये त्यांनी कॉन्शियस म्हणजे जाणीव आणि अनकॉन्शियस म्हणजे नेणीव आणि प्रीकॉन्शियस म्हणजे अचेतन अवस्था अशा तीन अवस्था बद्दल आपले विचार मांडले आहेत आणि त्यांनी दिलेला प्रसिद्ध आईस बर्ग सिद्धांत ज्यात त्यांनी असे म्हटले आहे की आपल्या मनाचा नऊ दशांश भाग हा नेहमी नेणीव अवस्थेमध्ये असतो आपण याबद्दल अनभिज्ञ आहोत आपल्या मनाचे फक्त एक दशांश ज्ञान आपल्याला जाणीवपूर्वक उपलब्ध आहे आणि याच जाणीव आणि नेणिवेच्या अवस्थांच्या मध्ये अचेतन अवस्था आहे यासाठी त्यांनी फार गमतीशीर उदाहरण दिले आहे समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या नेणिवेतील काही भाग काढायचा आहे जेकी फार अवघड आहे आणि त्यांनी यासाठी दोन पद्धती सांगितल्या आहेत त्यातील एक म्हणजे सहाजिकच संमोहनाची पद्धत या पद्धतज्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला संमोहित करून त्याच्या खोल नेणिवेतील काही भाग काढून घेऊ शकता आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये फ्रॉइड सांगतात की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांचे अर्थ लावू शकता फ्राइड असं म्हणतात की ' स्वप्न ही अबोध मनाचा रस्ता आहेत' आपल्या इंटरप्रेटेशन ऑफ ड्रीम या पुस्तकात त्यांनी याबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे जसे की एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नाचा अर्थ लावून त्याच्या नेणिवेतील काही भाग लक्षात घेता येऊ शकतो जाणीवेच्या बाबतीत अर्थातच आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीवपूर्वक कल्पना असते पण हे मांडत असताना त्यांनी एक गमतीशीर गोष्ट सांगितली आहे काही गोष्टी जाणीवे मधून अचेतन अवस्थेमध्ये जातात आणि काही काळ तेथेच राहतात याबद्दल त्यांनी फार सुंदर उदाहरण दिले की कधीकधी लिहितांना आपला पेन घसरतो बोलताना आपली जिभ घसरते तुम्हाला एखादी विशिष्ट गोष्ट बोलायची असते आणि नकळत अनावधानाने तुम्ही दुसरीच एखादी गोष्ट बोलून जाता फ्रॉइडच्या मते ही नकळतपणे किंवा अनावधानाने बोललेली गोष्ट हे तुमच्या अचेतन अवस्थेमधून किंवा अबोध अवस्थेमधून आलेली असते तसंच लिहितांना जेव्हा तुमचा पेन घसरतो त्याचा अर्थ तुम्ही जे चुकून लिहिले त्याबद्दल तुम्ही अबोध मनामध्ये विचार करत होते असं सर्व त्यांनी ट्रायफर्केटेड टोपोग्राफी बद्दल सांगितले आहे जाणीव अचेतन आणि नेणीव आणि नंतर जेव्हा फ्रॉइड इड अहंकार आणि सुपर अहंकार याबद्दल बोलतात तेव्हा ते मनाची एक क्षुल्लक रचना घेऊन पुढे आलेले आहेत त्यांची कल्पना अशी होती की या 3 गोष्टी 3 स्वतंत्र तत्त्वांवर कार्य करतात इड दबाव तत्त्वावर कार्य करते अहंकार वास्तविकतेच्या तत्त्वावर कार्य करते आणि सुपर अहंकार नैतिकतेच्या तत्त्वावर कार्य करते तर फ्रॉइडचे मत असे होते की आपल्या सर्वांच्या काही अतृप्त इच्छा असतात ज्यांच्या तात्काळ तृप्तीची आवश्यकता आपल्याला भासत असते तर त्या इड तयार करतात कारण तो आनंद तत्त्वावर कार्य करतो म्हणून कधीकधी आपण आपल्याला आवडत असलेल्या गोष्टींबद्दल अत्यंत जाणीव असल्याचे जाणतो मला हे पाहिजे आहे मला ते पाहिजे आहे आणि आपण ज्या मार्गाने व मार्गांनी समाधान करू इच्छित आहात त्याचा काही विचार करत नाही ही मागणी मला सुलभतेत करावी वाटली तर अशी मागणी सुलभ करेल आणि मला त्यापेक्षा जास्त काही नको आहे एकदा आपण ती गोष्ट प्राप्त करून घेतल्यास आपण आनंदी होतो तर अशाप्रकारे दबाव तत्त्व कार्य करते दुसरीकडे हा अहंकार आपल्याला नैतिक अधिष्टान देत असतो हे नैतिकतेच्या तत्त्वांवर कार्य करते म्हणूनच आपण आपल्या संगोपन पद्धतीत कुटुंबातील समाजातून विविध दलालांद्वारे ज्यांनी आपल्या वर्तनाची कोणतीही मशागत केली नाही अशा पद्धतीद्वारे शिकला आहे की काय करा आणि करायला नको ते आपल्याला करण्या न करण्यायोग्य गोष्टी सांगतात आपण समाजात ज्या करण्याच्या आणि न करण्याच्या गोष्टी शिकलो त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात जेव्हा लज्जा अपराधीपणा अनैतिक आहे की नाही नैतिक आहे की नाही आणि न्यायनिवाड्यासारख्या गोष्टींबद्दलच्या काही प्रकारच्या भावना जेव्हा अत्यंत महत्त्वाच्या असतात तर दिलेल्या परिस्थितीत इड आपल्याला काय आवश्यकता आहे ते सूचित करतो जसे की आपल्याला ज्याची आवश्यकता आहे असे वाटते आपल्याला ते हवे असणे आवडतेच आपला सुपर अहंकार आपल्याला ते असणे योग्य आहे की नाही हे सांगण्यास सुरवात करतो ती असणे योग्य आहे की नाही ते असणे न्याय्य आहे की नाही ते नैतिकदृष्ट्या किती बरोबर आहे आणि म्हणूनच आणि तो अहंकार आहे जो वास्तविकतेच्या तत्त्वावर कार्य करतो इड आणि सुपर अहंकार यांच्यात संतुलन राखने ही ज्याची प्राथमिक जबाबदारी आहे फ्रायडियन विश्लेषण असे सुचविते की आपण केवळ इड किंवा केवळ सुपर अहंकार समाधानी ठेवू शकत नाही मी त्या क्षेत्राकडे लक्ष वेधत नाही परंतु आपण मनोविश्लेषणाची संपूर्ण गोष्ट पाहिल्यास आणि क्लिनिकल निदानाच्या प्रकारांच्या क्षेत्राचे स्पष्टीकरण दिल्यास जास्त जोर दिल्यास या तीन रचनांपैकी एकाचे समाधान वाढवण्यामुळे गंभीर समस्या उद्भवणार आहे आणि म्हणूनच अहंकारास आता वास्तवाशी संपर्क साधणे आवश्यक आहे अहंकाराने अंशतः समाधानाचे समीकरण देखील तयार करावे लागेल कारण त्यास इड आणि सुपर अहंकाराच्या मागण्यांमधून प्राप्त व्हावे लागेल त्याला संतुलन राखले पाहिजे मग सर्वात उल्लेखनीय विवादास्पद आणि अर्थातच मी म्हणेन फ्रॉइडने मांडलेली संकल्पना जेव्हा त्याने मनोविकार लैंगिक विकासाचे एक चरण मांडले तेव्हा ते म्हणाले होते की संपूर्ण मानवी जीवन पाच वेगवेगळ्या टप्प्यात विभागले जाऊ शकते प्रथम ते 2 वर्षे वयाचे ज्याला त्याने ओरल अवस्था म्हटले आहे जे 2 ते 3 वर्षे वयाचे आहे ते या सिद्धांतात अनल स्टेज म्हटले आहे फॅलीक स्टेज हा तिसरा टप्पा जो ३ ते ५ वर्षाचा असतो आणि त्यानंतर तुलनेने लांब म्हणजे ५ ते ११ वयोगटातील दीर्घ कालावधी येतो ज्याला लेटेंसी स्टेज म्हटले गेले आहे आणि अकरा वर्षानंतर येणारी जेनिटल स्टेज आहे फ्रायडच्या मते आता आयुष्याच्या पहिल्या तीन टप्पे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व ठरवण्यास अत्यंत महत्वाचे आहेत पहिला म्हणजे वय 0 ते 5 वर्षे त्याच्या मते आपल्या शरीरात इरोजेनस झोन आहे जो सतत बदलत राहतो तर तोंडाच्या अवस्थेत इरोजेनस झोन तोंडाच्या पोकळीमध्ये असतो म्हणूनच ० ते २ वयाच्या मुलास सामान्यतः आकलन होणे आणि ते तोंडात गोष्टी घालणे पसंत करते कारण जास्तीत जास्त संवेदनशीलता केवळ इरोजेनस झोनमधून काढली जाऊ शकते जे आहे तोंडाच्या पोकळीत नंतर दोन ते तीन वर्षे वयाची जो मुळात गुदद्वारासंबंधीचा टप्पा आहे जेव्हा इरोजेनस झोन गुद्द्वारकडे जाते तेव्हा तुलनेने कमी कालावधी असतो आणि म्हणूनच मुलाने काय केले आहे की तो एकतर विष्ठा सामग्री राखण्याचा प्रयत्न करतो किंवा मलमूत्र काढून टाकण्याच्या दिशेने विशिष्ट आकर्षण विकसित होते आणि याच वेळात जेव्हा मुलांना शौचालयाचे प्रशिक्षण दिले जाते तेव्हा काळजी घेतल्या जाणा या या टप्प्यावर बहुतेकदा ती आपल्या संदर्भात आई असते जी मुलाला समजावते की तो किती स्वीकार्य आहे आणि मग तिसरा टप्पा येतो फॅलीक स्टेज वयाच्या ३ ते ५ वर्षांच्या वयातील जेव्हा इरोजेनस झोन आता खाजगी भागाकडे जाईल आणि बालपण खाजगी भागांमध्ये फिरत असेल आणि फ्रॉइड काय म्हणतो की एकदा आपण या टप्प्यावर उशीरा गेलात की इरोजेनस झोन काही विशिष्ट वर्ष दूर जाईल आणि अशा प्रकारे आपणास सामाजीकरण करणे घराबाहेर जाणे गट तयार करणे आणि अशाच प्रकारे आम्ही विलंब आणि जननेंद्रियाच्या अवस्थेकडे वळत नाही येथे फक्त पहिल्या तीन टप्प्यापुरते मर्यादित रहाल तर फेलिक स्टेजमध्ये त्यांनी तीन महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या मुख्यत दोन कॉम्प्लेक्स ओडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स मुळात ही दोन कॉम्प्लेक्स समान घटना दर्शवितात ग्रीक पौराणिक कथांचा तपशील घेताना ते म्हणाले की 3 ते ५ वर्ष या वयोगटातील मुलास विपरीत लिंगाच्या पालकांवर अत्यंत प्रेम होते तर नर मुलाला आईबद्दल प्रेम निर्माण होते आणि मादी मुलामध्ये वडिलांसाठी ते आकर्षण वाढते पुरुष मुलाला आईबद्दल अत्यंत आकर्षण आहे त्याने त्यासाठी नाव दिले ओडिपस कॉम्प्लेक्स आणि वडिलांबद्दल अत्यंत प्रेम व आपुलकी निर्माण करणार्या मुलासाठी त्याने इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असे नाव दिले आणि ते म्हणाले की मूलतः हे जे ऑडिपस कॉम्प्लेक्स आहे आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स मुख्यत्वे त्याच गोष्टीचे प्रतिनिधित्व करते म्हणजे विपरीत लिंगाच्या पालकांबद्दल जास्त आकर्षण ते म्हणाले की हे फॅलीक स्टेजमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावते तर फेलिक स्टेज दरम्यान मुलं नेहमीच विपरीत लिंगाच्या पालकांबद्दल खूपच उत्कट असतात परंतु लहरी टप्प्याच्या शेवटी मुलामध्ये ही क्षमता विकसित होते मुलाने या पातळीवरील आपुलकीची अंशतः माघार घेण्याची आणि यामध्ये पुन्हा गुंतवणूकीची क्षमता दर्शविली तर पालक म्हणून एक मुलगा म्हणून मूल आता आईमध्ये गुंतवलेल्या प्रेमाचा आणि प्रेमाचा भाग मागे घेईल आणि पुन्हा वडिलांमध्ये गुंतवणूक करेल सामान्यत फ्राईडीयन विश्लेषणानुसार बहुतेक प्रकरणांमध्ये ही भावनिक गुंतवणूक काढणे आणि तिची पुनर्निर्मिती यशस्वी होते आणि असे म्हणतात की जर हे पुनर्गुंतवणूक अयशस्वी झाली तर वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक आवड विकसित करण्यासाठी हे आता प्राथमिक मार्ग आहेत आता तो पुरुषाचे जननेंद्रियाचा हेवा आणि निर्गमन चिंता बद्दल बोललो मुळात त्याने नैराश्याने जडलेल्या गोष्टींशी जोडले आणि ते असे म्हणाले की आता आईबद्दल जास्तीत जास्त आकर्षण असलेल्या मुलाला हे समजते की जेव्हा तो गुप्तांगाबद्दल काम करू शकतो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि हे फ्रायडच्या मते हे चिंतेचे कारण आहे त्याचप्रमाणे फ्रायडच्या मते मुलगी मुलामध्ये निर्माण होणाऱ्या चिंतेतून समांतर पुरुषाच्या जननेंद्रियाचा हेवा निर्माण होतो तो म्हणाला की मुलीला हेवा वाटतो की तिच्याकडे आता पुरुषसमवेत असलेल्या खासगी भागाचा अभाव आहे तर हे आता वर्णन आहे जे सिगमंड फ्रायड यांनी दिले होते प्रामुख्याने इड अहंकार आणि सुपर अहंकार याबद्दल अधिकाधिक बोलत आहे यात मनाच्या अबोध भागावर आणि नंतर सुरुवातीच्या जीवनातील अनुभवांबद्दल बोलण्यावर जोर देण्यात आला आहे यात ते इरोजेनस झोन विशेषतः आयुष्याची पहिली पाच वर्षे किती महत्वाचे आहे हे सांगतात आज आपण इथेच थाबुया जेव्हा आपण पुढील तासिकेला भेटू तेव्हा आपण नवीन फ्रॉईडियन्स संकल्पने बद्दल बोलू ज्यांनी मोठ्या प्रमाणावर फ्रॉईडियन दृष्टिकोन स्वीकारला परंतु नंतर त्यात आणखी काही जोडले गेले आहे